तर आता हे सर्व आहे हे सर्व आणि नॉमेनक्लेचर खाली दिले आहे तर हे मुच्युअल इंडक्टन्स आहे तर हा प्रकारे मुच्युअल इंडक्टन्स काय असेल ते शोधू शकतो तर L1 म्हणजे कॉइल 1 चे सेल्फ इंडक्टन्स आहे सर्वकाही दिले आहे सर्व नॉमेनक्लेचर दिले आहे कॉइल 2 चे सेल्फ इंडक्टन्स L2 कॉइल 1 च्या टर्नची संख्या N1 कॉइल 2 च्या टर्नची संख्या N2 दिली आहे ∅1 हा कॉइल 1 मधून येणारा फ्लक्स आहे आणि ∅11 हा कॉइल 1 ला लिंक करणारा घटक आहे आणि ∅12 कॉइल 1 आणि कॉइल 2 ला लिंक करणारा घटक आहे हे मी सांगितले आहे तर म्हणून ∅1 ∅11 ∅12 टोटल फ्लक्स आहे आता जरी 2 कॉइल्स फिजिकली वेगळ्या असल्या तरी ते मॅग्नेटिकली कपलड असल्याचे म्हटले जाते कारण फ्लक्सचा भाग इतर कॉइलला देखील जोडतो संपूर्ण फ्लक्स ∅1 कॉइल 1 ला लिंक करतो कॉइल 1 मध्ये व्होल्टेज तयार होते ते v1 N 1 d ∅1 dt असेल तर ∅1 कॉइल 1 ला लिंक करतो त्यामुळे व्होल्टेज v1 N 1 d ∅1 dt असेल किंवा फक्त फ्लक्स ∅12 कॉइल 2 ला लिंक करतो तर कॉइलमध्ये व्होल्टेज तयार होते ते v2 असेल v2 N 2 d ∅12 dt हि आकृती आहे हे टर्नची संख्या N 2 आहे N2 d ∅12 dt आहे कारण ∅ ला कॉइलला लिंक करायचे आहे तर ते v2 N 2 d ∅12 dt आहे आता पुन्हा कॉइल 1 मध्ये वाहणाऱ्या करंट i1 द्वारे फ्लक्स तयार होते आपण v1 साठी लिहू शकतो कारण फ्लक्स ∅1 हे करंट i1 द्वारे तयार होते कारण कॉइलला कोणताही करंट सोर्स जोडलेला नाही तर चेन रूल वापरून आपण v1 N 1 d ∅1 d i1 d i1 dt लिहू शकतो हे v1 L1 d i1 dt लिहू शकतो म्हणजे याचा अर्थ असा की L1 प्रत्यक्षात L1 d ∅1 d i1 हे प्रत्यक्षात कॉइल 1 चे सेल्फ इंडक्टन्स आहे आता त्याचप्रमाणे v2 साठी v2 साठी आपण पुन्हा चेन रूल वापरून v2 N2 d ∅12 d i1 d i1 dt लिहू शकतो हे प्रत्यक्षात मुच्युअल इंडक्टन्स आहे तर N2 d ∅12 d i1 आपण M21 di1 dt लिहित आहोत जेथे M21 N2 d ∅12 d i1 आहे ते प्रत्यक्षात मुच्युअल इंडक्टन्स आहे तर M21 म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ कॉइल कॉइल 1 च्या संदर्भात हा सफिक्सचा अर्थ आहे तर इथेच सबस्क्रिप्ट 2 1 साठी लिहिले आहे हे सूचित करते की इंडक्टन्स M21 कॉइल 2 मध्ये तयार होणाऱ्या व्होल्टेजशी आणि कॉइल 1 मधील करंटशी संबंधित आहे हा अर्थ आहे जेणेकरून कोणताही गोंधळ होऊ नये तर अशा प्रकारे ओपन सर्किट म्युच्युअल व्होल्टेज किंवा कॉइलमध्ये तयार होणारे व्होल्टेज v2 M21 d i1 dt असेल कारण प्रत्यक्षात करंट i1 फ्लक्स तयार करत आहे आणि कॉइलला फ्लक्सचा काही भाग जोडत आहे म्हणून तेथे v2 M21 d i1 dt असेल तर v2 M21 d i1 dt कॉइलमध्ये तयार होणारे व्होल्टेज मुख्य गोष्ट आहे तर आता त्याचप्रमाणे समजा जर ही बाजू करंट i2 द्वारे एक्साईट केली तर आणि ही बाजू v1 L1 L2 ∅2 येथे असेल तर ∅2 हा पूर्वीप्रमाणेच टोटल फ्लक्स आहे ∅2 म्हणजे टोटल फ्लक्स ∅2 ∅21 ∅22 तर हा भाग ज्याला ∅2 तो वास्तविकपणे या कॉइल 1 ला जोडतो ∅2 हा टोटल फ्लक्स आहे तर हे ∅22 आणि ∅21 दोन्ही कॉइलला लिंक करत आहेत आणि हे व्होल्टेज v2 आहे हे पूर्वीसारखेच आहे हा कॉइल 1 चा म्युच्युअल इंडक्टन्स आहे तर ते ∅2 ∅21 ∅22 पूर्वीप्रमाणेच असू द्या टर्नची संख्या N2 आहे v2 N2 d ∅2 dt म्हणजे चेन रूल वापरून N2 d ∅2 di2 di2 dt असेल म्हणून हे ∅2 N2 d ∅2 di2 di2 dt आहे तर हा कॉइलचा सेल्फ इंडक्टन्स आहे आणि फ्लक्स लिंकिंगमुळे कॉइल 1 मध्ये तयार झालेले व्होल्टेज v1 आहे तर v1 N1 d ∅21 dt N1 d ∅21 di2 di2dt हे पुन्हा चेन रूल वापरून लिहिले आहे तर हा भाग हा भाग M12 आहे जो di2 dt आहे म्हणून v1 M12 di2 dt परंतु M12 आणि M21 समान आहेत जे M12 M21 M ते भिन्न असू शकत नाही अशा प्रकारे म्युच्युअल इंडक्टन्स एकसारखे असणे आवश्यक आहे तर M प्रत्यक्षात M12 M21 आहे तर हा समीकरण क्रमांक आहे ज्याला मी फक्त टप्पा टप्याने समजण्यासारखे ठेवले आता मी लिहिलेले काहीतरी लक्षात ठेवा की म्युच्युअल कपलिंग तेव्हाच असते जेव्हा इंडक्टर किंवा कॉइल खूप जवळ असतात आणि सर्किट टाईमनुसार बदलणाऱ्या सोर्सद्वारे चालतात तर हे मी येथे आठवणीसाठी लिहिले आहे की इंडक्टर्स DC सर्किटसाठी शॉर्ट सर्किटसारखे कार्य करतात म्हणून म्हणूनच हे लिहिले आहे हे लक्षात ठेवा म्युच्युअल कपलिंग तेव्हाच अस्तित्वात असते जेव्हा इंडक्टर कॉइल जवळ असतात आणि सर्किट टाईमनुसार बदलणाऱ्या सोर्सद्वारे चालतात आता म्युच्युअल व्होल्टेजची पोलारिटी ही एकमेव गोष्ट आहे की आपल्याला पहावी लागेल की ते आहे किंवा आहे M didt ठरवणे सोपे नाही कारण चार टर्मिनल आहेत कारण कॉइल 1 बाजू व्होल्टेज टर्मिनल आणि इतर कोणत्या कॉइलमधील बाजू म्हणून चार टर्मिनल गुंतलेले आहेत M didt साठी योग्य पोलारिटीची निवड एक्झामिनिंग करून किंवा विशिष्ट मार्गाने ज्यामध्ये दोन्ही कॉइल फिसिकली गुंडाळलेल्या आहेत आणि हॅण्ड रूलसह लेन्झ लॉLenz's law लागू करणे हे एक कठीण आहे पण आपल्या सर्किट अनालिसिससाठी आपण काय करू शकतो आपण सर्किट अनालिसिसमध्ये मध्ये डॉट कन्व्हेन्शन लागू करू आपल्या मग्णेटिक सर्किट अनालिसिसमध्ये किंवा ही गोष्ट त्या डॉट कन्व्हेन्शनला लागू करा तर या कन्व्हेन्शनद्वारे सर्किटमध्ये एक डॉट ठेवला जातो आणि जर कॉइलच्या डॉट असलेल्या टर्मिनलमध्ये करंट येत असेल तर दोन मग्नेटिक कॉइलचे प्रत्येक टोक मग्नेटिक फ्लक्सची दिशा सूचित करते आता प्रश्न असा आहे की समजा आपण डॉट कन्व्हेन्शन वापरू समजा हा डॉट आहे येथे आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया समजा जर डॉट इथे असेल तर डॉट बनवा आणि इथेही डॉट आहे इथे डॉट आहे तिथेही डॉट आहे आणि डॉट आणि कॉइलचे चित्रण इथे आहे किंवा कॉइल इथे गुंडाळले आहेत आता प्रश्न आहे की करंट i1 ची दिशा आहे आणि i2 ची दिशा आहे आता प्रश्न असा आहे की किंवा कसे घ्यावे आता प्रश्न असा आहे की हा करंट येथून प्रवेश करून कॉइलकडे जातो तर करंट कॉइलला या दिशेने पकडतो आणि हा फ्लक्स आहे ही फ्लक्सची दिशा आहे तर या कॉइल 1 साठी प्रत्यक्षात ∅1 ∅11 ∅12 आहे कारण ही एक दिशा आहे शेवटी ती ही दिशा घेत आहे करंट कॉइलला या दिशेने पकडतो म्हणूनच ही कॉइल आहे ही करंटची दिशा घेत आहे तर तो पकडतो आणि या करंटच्या दिशेने कॉइलला पकडले जाते आणि हे करंट आणि अंगठ्याच्या दिशेने फ्लक्सची दिशा दर्शवते तर हे बाहेर येत आहे कारण हे ∅12 आहे आणि हे देखील यामधून बाहेर पडत आहे जेणेकरून हे असे हलते कारण हे ∅11 कॉइल 1 ला जोडत आहे आणि याचा काही भाग येथे येत आहे आणि कॉइलला जोडत आहे त्याचप्रमाणे या बाजूने या बाजूला देखील करंट i2 प्रवेश करत आहे येथे डॉट ठेवला आहे तर ∅2 ∅21 ∅22 येथे देखील जर असे बनवले की करंट या दिशेने फिरत आहे आणि करंटच्या दिशेने कॉइलला पकडले जाते आणि हे बोट असे दर्शवित आहे की ते या आकृतीत बाजूच्या तळाला येत आहे याचा अर्थ असा आहे की फ्लक्स म्हणजे यामधून बाहेर पडत आहे म्हणूनच ही गोष्ट आहे आणि म्हणूनच ही फ्लक्सची दिशा आहे आता हे प्रत्यक्षात ∅12 आणि ∅21 दोन्ही एकाच दिशेने आहेत तर परंतु हे ∅21 प्रत्यक्षात या कॉइलला जोडत आहे आणि सर्व ∅2 ∅21 ∅22 हे सर्व कॉइलला जोडत आहे असे म्हणतात म्हणून या मार्गाने डॉट कन्व्हेन्शन समजून घ्यावे लागेल तर जर ते डॉट कन्व्हेन्शनचे उदाहरण असेल तर आपण ते कसे करू हे मला स्पष्ट करू द्या तर ही फ्लक्सची दिशा आहे या गोष्टी कशा आल्या आहेत ते समजले आहे फक्त कॉइलकडे पहा करंटची दिशा पहा कॉइल करंटच्या दिशेने पकडा आणि अंगठ्याची दिशा ही फ्लक्सची दिशा असेल आणि या बाजूचे व्होल्टेज या बाजूच्या व्होल्टेजमध्ये दिले आहे आशा आहे की हे समजले असेल तर या डॉट्सचा वापर करून म्युचुअल व्होल्टेजची पोलारिटी निश्चित केली जाते आता प्रश्न असा आहे की समजा डॉट कन्व्हेन्शन खालीलप्रमाणे सांगितले आहे जर एखाद्या कॉइलच्या डॉट असलेल्या टर्मिनलमध्ये एखादा करंट गेला तर दुसऱ्या कॉइलमधील म्युच्युअल व्होल्टेजची रेफरन्स पोलारिटी दुसऱ्या कॉइलच्या डॉटेड टर्मिनलवर पॉझिटिव्ह आहे ही मी लिहिलेली भाषा आहे आपण त्या आकृतीवर आणि इतर गोष्टींवर येऊ जर एखाद्या कॉइलच्या डॉट असलेल्या टर्मिनलमध्ये एखादा करंट गेला तर दुसऱ्या कॉइलमधील म्युच्युअल व्होल्टेजची रेफरन्स पोलारिटी दुसऱ्या कॉइलच्या डॉटेड टर्मिनलवर पॉझिटिव्ह असते म्हणून वैकल्पिकरित्या जर एखादा करंट एका कॉइलच्या डॉट असलेल्या टर्मिनलला सोडतो तर दुसऱ्या कॉइलमधील म्युच्युअल व्होल्टेजची रेफरन्स पोलारिटी दुसऱ्या कॉइलच्या डॉटेड टर्मिनलवर निगेटिव असते आता याकडे या समजा या आकृती 10 मध्ये 2 कॉइलस् आहेत तेथे डॉट्स दाखवले आहेत येथे करंट i1 प्रवेश करत आहे आणि या कॉइलमधील म्युच्युअल इंडक्टन्स M द्वारे दर्शविले गेले आहे येथे M हे म्युच्युअल इंडक्टन्स आहे आणि हे M di1dt लिहिले पाहिजे कारण करंट i1 आहे आणि यामध्ये तयार झालेले म्युच्युअल व्होल्टेज M di1dt हे म्युच्युअल इंडक्टन्स आहे आपण M12 किंवा M21 लिहित नाही M12 M21 M असे आहे आता आकृती 10 मध्ये म्युच्युअल व्होल्टेज v2 हे v2 साठीचे रेफरन्स पोलारिटी आणि i1 च्या दिशेने निश्चित केले जाते तर या प्रकरणात करंट त्यांच्यामध्ये प्रवेश करत आहे ही रेफरन्स पोलारिटी दिली आहे जी आहे आणि करंट डॉटमध्ये येतो आहे आणि ही रेफरन्स पोलारिटी आहे म्हणून आणि येथे डॉट रेफरन्स पोलारिटी मध्ये चिन्हांकित केला आहे हे प्रत्यक्षात v2 M d i1 dt आहे तर हे प्रत्यक्षात चिन्ह आहे M d i1 dt पुढील आहे म्हणूनच येथे v2 साठी रेफरन्स पोलारिटीद्वारे आणि i1 च्या दिशेने निर्धारित केलेले आहे आता त्याचप्रमाणे आता i1 कॉइल 1 च्या डॉटेड टर्मिनलमध्ये प्रवेश करतो तर i1 प्रत्यक्षात डॉटमध्ये प्रवेश करत आहे म्हणून हे i1 प्रत्यक्षात डॉटेड टर्मिनलमध्ये प्रवेश करत आहे तर आणि v2 डॉटेड टर्मिनल असलेल्या कॉइलवर पॉझिटिव्ह आहे म्हणून म्युच्युअल व्होल्टेज M d i1 dt आहे हे रेफरन्स पोलारिटीने घेतले आहे तर डॉट प्रत्यक्षात असे आहे की रेफरन्स पोलारिटी घेतली आहे आणि डॉट देखील रेफरन्स असेल तर म्हणूनच हे एक v2 M d i dt म्हणूनच असे लिहिले आहे की v2 आहे तो कॉइलच्या डॉटेड टर्मिनलवर पॉझिटिव्ह आहे तर म्युच्युअल व्होल्टेज म्हणजे M d i1 dt त्यामुळे i1 कॉइल 1 च्या डॉटेड टर्मिनलमध्ये प्रवेश करतो आणि v2 आहे v2 कॉइलच्या डॉटेड टर्मिनलवर पॉझिटिव्ह आहे आता म्युच्युअल व्होल्टेज M d i1dt पेक्षा आहे आता पुढे दुसरी आकृती आहे म्हणून डॉट येथे आहे आणि डॉट येथे आहे समजा ते चिन्हांकित आहे तर करंट या डॉटमध्ये प्रवेश करत आहे परंतु या प्रकरणात रेफरन्स पोलारिटीमध्ये हे आहे म्हणजे हा डॉट रेफरन्स पोलारिटीमध्ये ठेवला आहे तर v2 M d i1 dt असेल हे असे आहे की जरी करंट डॉटमध्ये प्रवेश करत आहे परंतु येथे v2 साठी रेफरन्स पोलारिटीमध्ये आहे तर M d i1 dt असे होईल जेव्हा दोन्ही बाजूने करंट इंजेक्ट केले जातात तेव्हा काय होते ते आपण नंतर पाहू आता त्याचप्रकारे आता या बाजूने देखील या बाजूने करंट i2 येथे प्रवेश करत आहे परंतु डॉट पासून दूर जात आहे येथे दिसेल की हे करंट i2 आहे करंट i2 प्रत्यक्षात डॉट पासून दूर जात आहे परंतु प्रश्न असा आहे की येथे रेफरन्स पोलारिटी आहे आणि येथे आहे परंतु करंट डॉट पासून दूर जात आहे म्हणूनच येथे आहे कारण येथे करंट पहावे लागेल की प्रत्यक्षात करंट i2 प्रत्यक्षात डॉट पासून दूर जात आहे तर याचा अर्थ असा आहे की तो आहे तर दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणूनच ते M di2 dt असे आहे कारण येथे करंट i2 आहे परंतु येथे करंट आहे जर योगायोगाने करंट येथे ठेवले तर तो डॉट असेल समजा जर डॉट इथे ठेवला असेल तर ते M di2 dt असेल पण प्रश्न असा आहे की इथे करंट डॉट पासून दूर जात आहे ते डॉट पासून दूर जात आहे ते डॉटमध्ये प्रवेश करताना किंवा डॉट पासून दूर जाताना पहावे लागेल परंतु जरी येथे या बाजूला रेफरन्स पोलारिटी 1 असली तरी करंट डॉट पासून दूर जात आहे त्याचप्रमाणे जर येथे पहा या प्रकरणात जर येथे प्रत्यक्षात हा i2 डॉट पासून दूर जात आहे आणि रेफरन्स पोलारिटी देखील आहे आणि करंट डॉट पासून दूर जात आहे याचा अर्थ हे असेल तर कल्पना म्हणजे की ते कसे लक्षात ठेवतात मी एक वेगळा नियम सांगेन उदाहरणार्थ समजा हे आहे हे चिन्ह आहे तर प्रश्न असा आहे की जर दोन्ही डॉटस् येथे असतील तर ते असेल जर यापैकी एकतर तो येथे असेल किंवा येथे असेल किंवा तो येथे असेल तर ते आहे ते असे आहे म्हणून जर ते एकतर येथे असेल किंवा येथे असेल तर ते आहे तर ते चिन्ह असेल आणि जर ते असेल तर ते चिन्ह असेल तर म्हणूनच ते चिन्ह आहे या प्रकारे सहज लक्षात ठेवता येईल तर हा एक नियम आहे जो हा नियम कोठेही सांगणार नाहीत फक्त मनात ठेवायचा त्यामुळे सर्व खूप सोपे आहे असे वाटेल दोन्ही डॉट पहा मला म्हणायचे आहे की या प्रकारची गोष्ट येथे आहे हे येथे आहे येथे करंट टर्मिनल रेफरन्स डॉट पासून दूर जात आहे त्याचप्रमाणे जर इथे पहा इथे आहे आणि इथे आहे त्याचप्रमाणे जर डॉट येथे असेल आणि डॉट येथे असेल तर तो पुन्हा असेल तर तो असेल तर याप्रमाणे लक्षात ठेवू शकतो त्याचप्रमाणे आकृती 2 मधे पहा येथे हे चिन्हांकित करा म्हणून पहा डॉट उलट करण्यासाठी येत आहे या मार्गाने देखील ते होईल तर मला हे स्पष्ट करू द्या की ते आकृती 1 साठी आहे तेच आकृती 1 साठी आहे हे आहे जर येथे येणारा करंट म्हणून चिन्हांकित करा आणि हे आहे म्हणून ते आहे तर या मार्गाने लिहू शकतो हे मार्गाने ते करू शकतो कृपया लक्षात ठेवा यासह चिन्ह कसे मिळवावे तर हे डॉट कन्व्हेन्शन होते आता हे पुढचे L1 घेऊ L1 सेल्फ इंडक्टन्स ऑफ कॉइल 1 आणि म्युच्युअल इंडक्टन्स M आहे या बाजूचा करंट i1 आहे ही करंट i2 आहे तर यामध्ये जर असे घडेल की दोन्हीमध्ये करंट येथे आहे परंतु पहा की करंट डॉटमध्ये प्रवेश करत आहे आणि हा करंट देखील डॉटमध्ये प्रवेश करतो दोन्ही करंट डॉटमध्ये प्रवेश करतात याचा अर्थ चिन्ह असेल म्हणूनच v1 लिहायचे आहे ते v1 L1 d i1 dt M di2 dt असेल तर हे v1 साठी आहेL1 d i1 dt लिहिले आहे परंतु i2 मुळे कॉइल 1 मध्ये काही व्होल्टेज तयार होईल तर ते म्युच्युअल इंडक्टन्स M di2 dt आहे त्याचप्रमाणे v2 साठी M di1 dt असेल एकत्रितपणे हे समीकरण 1 आहे अशा प्रकारे लिहू शकतो आता जर यापैकी एकही डॉट बदलला असेल तर काही नंतर तो बदलला असेल तर हा डॉट इथे असेल किंवा मला ते स्पष्ट करू दे किंवा हा डॉट इथे असेल हे त्या ठिकाणी असेल जे होईल ते चिन्ह बदलेल समान चिन्ह बदलेल उदाहरणार्थ जर हा डॉट येथे असेल तर समजा हे तेथे नाही तर ते होईल असे काहीतरी हे मी सांगितले आहे कारण जर डॉट येथे असेल तर प्रत्यक्षात करंट डॉट पासून दूर जात आहे म्हणजे एक येत आहे आणि दुसरा जात आहे तर चिन्ह घ्यावे लागेल त्या स्थितीत ते होईल तर येथे देखील ते असेल म्हणून ते आता असेल म्हणून म्हणूनच डॉट उलटे करणे किंवा दोन्ही वाइंडिंगमध्ये करंट किंवा व्होल्टेजची गृहित दिशा उलट करणे यामुळे समीकरण 1 मध्ये म्युच्युअल टर्मचे चिन्ह बदलेल मी सांगितल्या प्रमाणे एकतर तो डॉट उलट केला किंवा करंट डॉट पासून दूर जात आहे हे पाहावे लागेल उदाहरणार्थ जर या डायरेक्शनऐवजी समजा की करंट दिशा अशी आहे याचा अर्थ काय आहे तर करंट डॉट पासून दूर जात आहे आणि ते डॉटमध्ये प्रवेश करत आहे ते असेल पहा जर दोन्ही करंट डॉटमध्ये प्रवेश करतात तर ते चिन्ह असेल जर दोन्ही करंट डॉट पासून दूर जात असतील तर ते चिन्ह असेल जर एखादा करंट डॉटमध्ये प्रवेश करत असेल आणि करंट डॉट पासून दूर जात असेल तर ते निगेटिव्ह चिन्ह असेल तर हे सर्व येथे लिहिले आहे आता जर हे दोन्ही टाईम डोमेनमध्ये असतील आता जर आपल्याला हे फ्रिक्वेन्सी डोमेन हवे असेल तर म्युच्युअल रिअॅक्टन्स L असेल ज्याचा आपण अभ्यास केला आहे तर हे j M असेल आणि हे करंट i1 आहे हे करंट i2 आहे आणि हे j L1 आहे आणि हे j L2 आहे हे x L1 L1 आहे आणि xM M म्हणजे म्युच्युअल रिअॅक्टन्स आहे तर येथे कधीकधी x M M हे म्युच्युअल रिअॅक्टन्स आहे आणि इथे हे x L1 L1 कॉईल 1 चा रिअॅक्टन्स आणि x L2 L2 आहे कारण ती इंडक्टिव्ह कॉइल आहे आणि हे म्युच्युअल रिअॅक्टन्स आहे तर हे फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये आहे येथे फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात सर्व प्रॉब्लेम्स सोडविले जातील तर आता कारण या करंटमुळे यामध्ये म्युच्युअल व्होल्टेज तयार होईल तर त्या बाबतीत हे एक i1 L1 लिहू शकतो तेथे हे L1 इंडक्टर आहे किंवा लिहू शकतो किंवा जर तो रिअॅक्टन्स असेल तर j L1 लिहू शकतो हे देखील jL2 लिहू शकतो हे कॉईल 1 चा रिअॅक्टन्स आहे आणि कारण व्होल्टेजमुळे ते तयार होईल तर ते j M i2 आणि j M i1 असेल या करंट i2 मुळे एक व्होल्टेज तयार होईल आणि हे म्युच्युअल इंडक्टन्स M आहे म्हणून ते j M i2 असेल आणि ते j M i1 असेल आता प्रश्न असा आहे की थोड थांबा हे L1 च्या ऐवजी समजण्यासाठी मी रिअॅक्टन्स करतो आणि हा करंट आहे त्यामुळे व्होल्टेज येथे आहे सहजपणे करंट काय असेल ते शोधू शकतो तर मला फक्त ते स्पष्ट करू द्या इथे या समीकरणात या समीकरणात देखील त्याच गोष्टी मिळतील जे या टप्प्यावर लक्षात ठेवा की ddt ची जागा j ने घेतली जर ddt ला j ने बदलले तर आणि हे j L1 i1 j M i2 होईल ddt ला j ने बदलून या समीकरणात समान गोष्ट मिळेल तर त्यानुसार फ्रिक्वेंसी डोमेनमध्ये इतर कॉइलमधील व्होल्टेजची पोलारिटी घेतली जाते जर इथे ddt ला j ने बदला मग हे L1 j i1 होईल याचा अर्थ मुळात ते j L1 i1 होईल इथे देखील ते j M i2 होईल तर याचा अर्थ हे समीकरण लिहिले आहे आता नंतर i1 सहजपणे i1 लिहू शकतो i1 v1 j L1 j M हे समीकरण v1 i j L1 j M i2 लिहू शकतो तर याचा अर्थ असा आहे की जर मी समीकरण लिहितो नंतर आपण ते कसे सोडवायचे ते पाहू उदाहरणार्थ जर v1 r j L1 लिहा तर i1 आणि हे म्युच्युअल कपलिंगमुळे तयार झालेले व्होल्टेजआहे हा व्होल्टेज सोर्स येथे जोडला गेला आहे तर r j M r i 2 v1 येथे KVL लावून नंतर ते कसे सोडवायचे ते पाहू काही प्रॉब्लेम घेऊ तर म्युच्युअल इंडक्टन्स आणि व्होल्टेज जनरेटर अशा प्रकारे फ्रिक्वेंसी डोमेनमध्ये बदलू शकतो येथे म्युच्युअल इंडक्टन्स आणि व्होल्टेज जनरेटर लिहू शकतो जणू काही व्होल्टेज निर्माण करत आहे तर आता 2 कॉइलस् सीरिजमध्ये आहेत जर 2 कॉइलस् सीरिजमध्ये असतील तर ते कसे दिसते या प्रकरणात करंट I चे समीकरण कसे लिहावे कारण कॉइलस् सीरिजमध्ये आहेत येथे ही पहिली कॉइल आहे डॉटमध्ये करंट येत आहे दुसऱ्या कॉइलमध्ये देखील तोच करंट i डॉटमध्ये प्रवेश करत आहे याचा अर्थ चिन्ह असावे हे त्यांचे इंडक्टन्स L1 आहे तर करंट i डॉटमध्ये प्रवेश करत आहे हे एक कॉइल आहे डॉट येथे चिन्हांकित आहे तर करंट डॉटमध्ये प्रवेश करत आहे आणि ही दुसरी कॉइल आहे डॉट येथे चिन्हांकित करत आहे तर प्रत्यक्षात पहिल्या कॉइलच्या डॉटमध्ये प्रवेश करणारा करंट I दुसऱ्या कॉइलच्या डॉटमध्ये प्रवेश करतो म्हणून चिन्ह असावे तर म्हणूनच प्रथम v लिहिले तर v L1 d i dt असेल आणि त्यांच्यातील म्युच्युअल इंडक्टन्स M आहे तर v L1 d i dt M d idt आता करंट समान आहे हे सिरीज सर्किट आहे त्यामुळे करंट समान असतील v L1 d i dt M d idt आहे कारण तेथे 2 कॉइलस् आहेत म्हणून पुनरावृत्ती होईल तेथे दोन वेळा सर्किट असेल ते येईल कारण एकदा या कॉइलसाठी M d idt लिहितो आणि इथे या कॉइलसाठी M d idt येईल तर पुनरावृत्ती तेथे होईल यामुळे यास कोणतीही चूक होऊ नये म्हणूनच दोनदा तेथे आहे प्रत्येक कॉइल स्वतंत्रपणे विचारात घ्या आणि म्हणूनच ती दोनदा आहे तर एकदा या कॉइलमुळे करंट वाहतो आणि तेथे व्होल्टेज M didt तयार होते त्याचप्रमाणे या कॉइलमुळे करंट I वाहतो आहे आणि तेथे व्होल्टेज M didt तयार होते तर म्हणूनच दोनदा असे आले आहे v L1 L2 2M didt हे टाईम डोमेन सर्किट आहे तीच गोष्ट घडेल समजा दुसरी गोष्ट घडू शकते ती मला तीच गोष्ट स्पष्ट करू द्या समजा हा डॉट इथे नाही समजा मी तो डॉट कॉइलवर इथे ठेवला आहे तर अशा परिस्थितीत प्रत्यक्षात करंट I डॉटमध्ये प्रवेश करतो परंतु हा करंट डॉट पासून दूर जात आहे ते तेथे नाही समजा डॉट येथे आहे डॉट केले आहे तर एका कॉइलमध्ये करंट येत आहे परंतु इतर कॉइलमध्ये डॉट पासून दूर जात आहे तर त्या बाबतीत याचे चिन्ह असावे तर याचे चिन्ह असावे माफ करा हे नाही हे मला ते स्पष्ट करू द्या हे चिन्ह असेल आणि चिन्ह यापैकी फक्त हे असेल जर इथे डॉट ऐवजी डॉट लावले तर कारण इथे करंट येत आहे येथे तर करंट निघतो याचा अर्थ त्या बाबतीत सामान्य ऐवजी ते होईल मग L1 L2 2 M सर्वसाधारणपणे हे L1 L2 2 M असावे कारण जर डॉट लावले तर येथे जर सध्या ही गोष्ट तशीच घडली असेल तर तो डॉट आहे इथे आहे आणि हा डॉट तेथे नाही आणि हा डॉट येथे आहे करंट डॉट पासून दूर जात आहे अशा परिस्थितीत काय होईल परंतु या कॉइलमध्ये करंट डॉटमध्ये येत आहे ते पुन्हा होईल म्हणजे याचा अर्थ हे एक चिन्ह एकामधून बाहेर पडत आहे ते आणि दुसऱ्यात प्रवेश करत आहे आता त्याचप्रमाणे जर दुसरा समजा डॉट येथे आहे आणि डॉट येथे आहे हा डॉट तेथे नाही हा डॉट तेथे नाही तर येथेही करंट डॉट पासून दूर जात आहे येथे देखील करंट डॉट पासून दूर जात आहे दोन्ही कॉइलमध्ये करंट डॉट पासून दूर जात आहे त्या बाबतीत हे चिन्ह असावे क्षमस्व हे चिन्ह नसावे हे चिन्ह असावे आणि हे चिन्ह असावे तर म्हणूनच जर दोन्ही जर करंट डॉट पासून दूर जात असतील किंवा दोन्ही करंट डॉटमध्ये येत असतील तर चिन्ह असावे तर जर या कॉइलचाचा करंट एकदा डॉटमध्ये प्रवेश करत असेल तर दुसरा डॉट सोडत असेल तर ते चिन्ह असेल तर हे टाईम डोमेन आहे आता जर फ्रिक्वेंसी डोमेनवर आले तर म्युच्युअल इंडक्टन्स j M असेल आणि हे j L1 j L2आहे तर आता या कारणामुळे हे सर्किट म्युच्युअल इंडक्टन्स व्होल्टेज जनरेटर आहे मी सांगितले आहे की ते रिपीट होईल तर हे j L1हे j M i आणि हे jL2 आणि हे jMi आहे तर हे मी सांगितले आहे की ते रिपीट होईल अशा प्रकारे फ्रिक्वेंसी डोमेनमधील सर्किट दाखवू शकतो म्हणजे याचा अर्थ असा की आता i शोधण्याचा प्रयत्न केला तर जर आता k v l ला येथे लागू केले तर येथे j L1 लिहिलेले आहे ते j M i असेल हे व्होल्टेज सोर्स असेल तर जर ते येथे बनवले तर ते j L1 i j M i j L2 i j M i v असेल तर i काय आहे ते शोधू शकतो कारण यात i चा व्होल्टेज सोर्स j आहे तर म्हणूनच ते इंडक्टन्स व्होल्टेज जनरेटर आहे अशा प्रकारे याचा विचार करावा लागेल तर म्हणूनच मी हे इथे लिहिले आहे तर शेवटी ते i V j L1 L2 2 M होईल जर आपण हा मार्ग स्वीकारला असेल आणि मी ते कसे घ्यावे याच्या सर्व प्रकार दाखवले आहेत जर एका कॉइलवरील डॉट परस्परांचे चिन्ह उलटा करतो तर ते समीकरण 2 किंवा समीकरण 3 मधील पद असेल मी सर्वकाही स्पष्ट करतो याचा अर्थ सिरीजमध्ये जोडलेल्या 2 म्युचूअली कपलड कॉइलचे समतुल्य इंडक्टन्स ते L1 L2 2 M असेल याचा अर्थ असा आहे की जर फक्त दोन कॉइलपैकी एक असेल तर फक्त ही जागा बदलली तर ते L1 L2 2 M असेल याचा अर्थ सर्वसाधारणपणे ते L1 L2 2 M असेल नेट इंडक्टन्स पॉझिटिव्ह असणे आवश्यक असल्याने ते L1 L2 2 M असेल हे समीकरण 6 आहे ते 2 M असणे आवश्यक आहे आता जेव्हा 2 कॉइलस् पॅरलेल असतात समजा या कॉइलस् पॅरलेल आहेत ते सिरीजमध्ये आहे आता हे एक पॅरलेल आहे येथे काय केले आहे की करंट हा सायक्लिक करंट i1 आणि i2 घेतला आहे तर याच्या दिशेने i1 i2 हे येथे चिन्हांकित केले आहे आणि येथे करंट सायक्लिक करंट आहे तर हा करंट i2 आहे याचा अर्थ i1 i2 डॉटमध्ये प्रवेश करत आहे करंट i2 देखील डॉटमध्ये प्रवेश करत आहे म्हणून जेव्हा जेव्हा हे कॉइल असते आणि हे प्रत्यक्षात फ्रिक्वेंसी डोमेन असते जे हे 2 डॉट असतात आणि हे म्युच्युअल रिअॅक्टन्स jM आहे जे येथे लिहिले आहे हे j L1 आहे आणि हे थेट j बाकी सारखेच आहे तर जसे 2 करंट डॉटमध्ये प्रवेश करत आहेत i1 i2 डॉटमध्ये प्रवेश करत आहे कारण ही i1 ची दिशा आहे ही i2 ची दिशा आहे परिणामी या दिशेमध्ये मी घेतले आहे म्हणून i1 i2 तरi1 i2 डॉटमध्ये प्रवेश करत आहेत i2 देखील डॉटमध्ये प्रवेश करत आहे याचा अर्थ डॉट कन्व्हेन्शनसाठी या प्रकारे केले जाईल तर समीकरण लिहिताना चिन्ह येईल आणि हे म्युच्युअल इंडक्टन्स M आहे म्हणून जर असे लिहिले तर हे समीकरण असे आहे की त्या सारखेच तेच म्युच्युअल इंडक्टन्स व्होल्टेज जनरेटर फ्रिक्वेंसी डोमेनमध्ये टाकत आहे तर i1 i2 दाखवत आहे j L1 हे j M i2 असेल तर असेल तेथे असेल कारण दोन्ही i1 i2 डॉटमध्ये प्रवेश करत आहेत याचा अर्थ या डॉटसह हे अॅडिटिव्ह असेल थोडेसे याबद्दल सावधगिरी बाळगा जर मी डॉट येथून इथे बदलला समजा टॉप जर मी बॉटोमला ठेवले तर पोलारिटी बदलली जाईल त्याबद्दल काळजी घ्यावी लागेल तर त्याचप्रमाणे येथे देखील i1 i2 मुळे येथे व्होल्टेज तयार केले जाईल म्हणून j M i1 i2 तर आता काय करावे की तेथे 2 गोंधळ आहेत तर ते काय करू शकतो v i1 हे काय असेल शोधण्याचा प्रयत्न करा v r i1 काय असेल तर येथे k v l लागू करा आणि i1 आणि i2 साठी सोडवा तर मी अंतिम उत्तर देईन त्यामुळे काही वेळ वाचेल तर या प्रकरणात जर ते सोडवले तर प्रत्यक्षात ते लहान i1 असेल येथे हे कॅपिटल i1 आहे जर ते सोडवले तर ते Zeq v i1 साठी सोडवा जर ते सोडवले तर ते L1 L2 2 M असेल मी सुचवितो की कृपया मागील सर्किटमधून हे शोधून काढा म्हणजे येथून हे कृपया येथून काढा येथून हे काढा आपण येथून k v l लागू करतो आणि v i1 साठी ते सोडवतो तर हे लहान i1 आहे हे लहान i1 मिळेल आता पहा आणि M निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह M 2 नेहमी पॉझिटिव्ह असेल आणि ते L1 L2 2 M आहे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 समीकरण 8 च्या डीनोमिनेटरमध्ये M चे चिन्ह हे डॉट पोलारिटीसह बदलते परंतु नुमेरेटरमध्ये बदलत नाही कारण M2 हा पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ जर डॉट लावला जर डॉट इंटरचेंज केला तर M चे चिन्ह बदलेल याचा अर्थ हे समीकरण याचा अर्थ हे समीकरण हे डीनोमिनेटर देखील बनते तर जे काही डॉट घेतले आहेत ते फक्त कॉम्बिनेर्स आहेत ते डॉट बदलतील आणि सोडवतीले तर ते होईल याचा अर्थ असा की हे M निगेटिव्ह आहे किंवा पॉझिटिव्ह आहे हे येथे असेल ते बदलेल परंतु येथे M 2 नेहमीच पॉझिटिव्ह असतो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

तर हे अरिथमॅटिक मिन आहे आणि हे जॉमेट्रिक मिन आहे तर जॉमेट्रिक मिन नेहमी अरिथमॅटिक मिनपेक्षा कमी असते याचा अर्थ हे मूल्य आहे तर हे मूल्य घ्यावे लागेल उदाहरणार्थ समजा दोन संख्या 3 आणि 5 असे आहेत अरिथमॅटिक मिन 3 5 2 4 आहे परंतु जर ते जॉमेट्रिक मिन घेतले तर ते √3 5 असेल ते √15 असेल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 म्हणून जॉमेट्रिक मिन अरिथमॅटिक मिनपेक्षा कमी आहे फक्त एक गोष्ट वगळता ते समान नाहीत जर दोन्ही समान म्हणजे 4 4 असतील तर दोन्ही समान असतील तर याचा अर्थ समीकरणे 10 असे सांगते की म्युच्युअल इंडक्टन्स L1L2 च्या अरिथमॅटिक मिनपेक्षा कमी असणे आवश्यक आहे तर समीकरण 11 सांगते की म्युच्युअल इंडक्टन्स L1L2 च्या जॉमेट्रिक मिनपेक्षा कमी असणे आवश्यक आहे परंतु L1L2 चा जॉमेट्रिक मिन L1L2 च्या अरिथमॅटिक मिनपेक्षा कमी असते जर दोन इंडक्टर समान असतील तर तसे नसेल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 म्हणून म्युच्युअल इंडक्टन्सचे मॅक्सीमम मूल्य Mmax √L1L2 म्हणून घेतले जाऊ शकते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 म्हणून आपण k ही संज्ञा k M√L1L2 द्वारे परिभाषित करतो याला कपलिंग कोईफिशिइंट म्हणतात आणि k हा 0 ते 1 मध्ये असतो k 1 चा भौतिक अर्थ असा आहे की एका कॉइलमध्ये करंटद्वारे निर्माण होणारे सर्व फ्लक्स दुसऱ्या कॉइलला जोडतो तरआयरॉन कोअर ट्रान्सफॉर्मरमध्ये अंदाजे K 1 असेल आणि एअर कोर कॉइल K 1 पेक्षा खूपच कमी असेल जे खूप लहान आहे